तुमचे स्वागत आहे या ठराविक मॉड्यूल मध्ये आपण ऑसिलेटर डिझाईन करायला शिकणार आहोत या ठराविक लेक्चर साठी हा मॉड्यूल चा सेट आहे आत्तापर्यंत आपण ऍम्प्लिफायर आणि फिल्टर अभ्यासले आहेत आता आपण ऑसिलेटर चे डिझाईन बघणार आहोत मागच्या मॉड्यूल मध्ये आपण फिल्टर्स चे बरेच प्रकार बघितले आहेत जसे लो पास हाय पास बँड पास बँड रिजेक्ट ऍम्प्लिफायर इन्वर्तींग नॉन इन्वर्तींग समिंग अंपलिफायर काॅम्प्यारेटर आणि दिफ्फेरेन्शियल ऍम्प्लिफायर इत्यादी तर अशाप्रकारे ऑप अँप चा वेगवेगळ्या एप्लिकेशन्स साठी कसा वापर केला जातो ते आपण शिकत आहोत तर जेव्हा तुम्ही ऑसिलेटर विषयी बोलता तेव्हा ऑसिलेटर काय आहे ऑसिलेटर हे काहीतरी वायब्रेटिंग आहे बरोबर ज्याच्यामुळे ऑसिलेशन होतात तर आपण वायब्रेटिंग मोशन कशाप्रकारे जनरेट करू शकतो जर आपण इलेक्ट्रॉनिक्स विषयी बोललो तर आपल्याला असे म्हणावे लागेल की कशाप्रकारे आपण वाइब्रेटिंग सिग्नल जनरेट करू शकतो जे स्थिर असतील जर काहीतरी एका स्थिर फ्रिक्वेन्सी वर ऑसिलेट होत असेल तर आपण ऑसिलेटर जनरेट करू शकतो आपण या स्थिर फ्रिक्वेन्सी पर्यंत कसे पोहोचू शकतो आपण कशाप्रकारे असे सर्किट डिझाईन करू शकतो जे ही स्थिर फ्रिक्वेन्सी देईल आणि कशाप्रकारे ऑप अँप ऑसिलेटर च्या डिझायनिंग मध्ये रोल प्ले करतो ते आपण या मॉड्यूल मध्ये बघणार आहोत ऑसिलेटर नक्की काय असतात ते आपण बघू तर हा क्लास ऑसिलेटर विषयी असेल दुसऱ्या भागात आपण नॉइज विषयी शिकणार आहोत आता आपण इथे ऑसिलेटर म्हणजे काय ते शिकणार आहोत हा क्लास नंबर 12 आहे जेव्हा आपण ऑसिलेटर विषयी बोलतो तेव्हा तुम्ही कधी आपल्या शरीराचा विचार केला आहे का आपल्याकडे मेंदू आहे बरोबर आपण त्याचा वापर करतो तर याला आपण मास्टर क्लॉक म्हणू शकतो आपल्याला कधी झोपायचे आहे कधी उठायचे आहे कधी भूक लागलेली आहे हे आणि ते सगळं काही हे मास्टर क्लॉक नियंत्रित करते आणि नंतर आपल्या शरीरात बरेच अवयव आहेत जे सिग्नल जनरेट करतात जे ऑसिलेशन सिग्नल सारखे दिसतात उदाहरणार्थ जर तुम्ही कंठग्रंथी कंकाल स्नायू अंतस्रावी स्वादुपिंड आणि त्वचा यांचा विचार केलात तर यांच्यात तुम्हाला एक पॅटर्न दिसेल बरोबर यात तुम्हाला असोसिएशन्स दिसतील जर तुम्ही शक्ती विषयी बोललात तर शक्ती सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते हेसुद्धा ऑसिलेशन असतात याचाच अर्थ आपल्या आजूबाजूला सगळीकडे ऑसिलेशन असतात इथे आपण ऑसिलेटर चे प्रकार बघुयात तसेच ऑसिलेटर कसा डिझाईन केला जातो तेसुद्धा आपण बघणार आहोत तर इथे ऑसिलेटर चे डिझाईन समजण्याआधी आपल्याला ऑसिलेटर कधी डिजाइन करावा लागेल ते समजून घेतले पाहिजे ऑसिलेटर ला आपण पॉझिटिव फीडबॅक चा वापर करतो ऍम्प्लिफायर मध्ये आपण निगेटिव फीडबॅक वापरला होता तर ऑसिलेटर हे असे सर्किट आहे जे पॉझिटिव फीडबॅक च्या प्रिन्सिपल वर काम करते हे सर्किट जनरेटर प्रमाणे काम करते जे एका ठराविक एम्पलीट्यूड आणि फ्रिक्वेन्सी ने आउटपुट ऑसिलेट किंवा जनरेट करते याला इनपुट सिग्नल ची आवश्यकता नसते इथे आपण असे म्हणू शकतो की आपण एका ठराविक एम्पलीट्ट्यूड पीक टू पीक वोल्टेज आणि फ्रिक्वेन्सी ला ऑसिलेशन्स जनरेट करणारे सर्किट ऑसिलेटर च्या मदतीने डिझाईन करू शकतो दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला इनपुट सिग्नल ची आवश्यकता नाही त्याचे कारण आपण पुढे बघणार आहोत या दोन गोष्टी ऑसिलेटर विषयी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत थोडक्यात सांगायचे झाले तर ऑसिलेटर हा ऍम्प्लिफायर आहे जो पॉझिटिव्ह फीडबॅक चा वापर करतो आणि इनपुट सिग्नल शिवाय हव्या असलेल्या फ्रिक्वेन्सी च्या वेव फॉर्म आउटपुट ला जनरेट करतो जर मी इथे ऍम्प्लिफायर वोल्टेज गेन A नॉन इन्वर्तींग इम्प्लिमेंतेड वोल्टेज गेन A गृहीत धरला तर आपल्याला येते फीडबॅक फॅक्टर β सोबत फीडबॅक नेटवर्क दिसेल इथे एंपलीफायर आहे ज्याचा वोल्टेज गेन A आहे तसेच फीडबॅक नेटवर्क आहे ज्याला आपण β म्हणतो बरोबर याला पॉझिटिव्ह फीडबॅक असे म्हणतात कारण जेव्हा आउटपुट चा काही भाग इनपुट ला सेम फेजमध्ये दिला जातो तेव्हा त्याला पॉझिटिव फीडबॅक असे म्हणतात याचा अर्थ काय आहे इथे आपण आउटपुट चा काही भाग इनपुट ला देत आहोत म्हणून याला पॉझिटिव फीडबॅक म्हणतात इन फेज म्हणजे तुमचे इनपुट आउटपुट शी इन फेज किंवा आऊट ऑफ फेज असू शकते हा इनपुट साठी फीडबॅक असतो ऑसिलेटर मध्ये फीडबॅक इन फेज असावा लागतो तुम्ही इथे सिग्नल बघू शकता या स्केमॅटिक कडे पहा हा तुमचा इनपुट सिग्नल आहे आणि हा तुमचा फीडबॅक सिग्नल आहे इनपुट होल्टेज किंवा इनपुट सिग्नल Vs आणि फीडबॅक सिग्नल Vf असा आहे ठीक आहे Vi हा Vs Vf or Vs Vf वर अवलंबून असेल इथे आपल्याकडे ऍम्प्लिफायर आहे आउटपुट वोल्टेज आहे आउटपुट वोल्टेज फीडबॅक नेटवर्क ला दिलेला आहे जो इनपुट सिग्नल ला जातो हे सोपे आहे बरोबर तर इथे आपण काय शिकलो आहोत आपण असे शिकलो की जेव्हा फीडबॅक नेटवर्क मिटर असेल आणि आपण आउटपुट वोल्टेज त्याला आपलाय केले की त्याचा काही भाग इनपुट ला फीडबॅक म्हणून दिला जातो जर तो इन फेज मध्ये असेल तर त्याला पॉझिटिव फीडबॅक असे म्हणतात पुढे असे गृहीत धरा की सायन्यूसाईडल इनपुट सिग्नल Vs हा इनपुटला दिलेला आहे हा नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर आहे आणि आउटपुट सिग्नल इनपुट सिग्नल च्या इन फेज मध्ये आहे आउटपुट सिग्नल फीडबॅक नेटवक मधून इनपुटला दिलेला आहे हे तुम्ही या आकृतीत पाहू शकता इथे आपण ऍम्प्लिफायर नॉन इन्वर्तींग घेतलेला आहे नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर म्हणजे तुमचे आउटपुट इनपुट सिग्नलच्या इन फेज मध्ये असेल जर इनपुट 0 degree असेल तर आउटपुट सुद्धा 0 degree असणार आणि इन्वर्तींग ऍम्प्लिफायर मध्ये आउटपुट आऊट ऑफ फेज असते 180 degree आऊट ऑफ फेज असते जर मी हे बघितले तर माझा आउटपुट सिग्नल इनपुट सिग्नलच्या 180 degree आऊट ऑफ फेज असेल पण इथे आपण नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा वापर करत आहोत म्हणून आउटपुट हे इनपुट च्या इन फेज मध्ये असेल हे सोपे आहे आपण इथे पुन्हा एकदा बघू की ही स्लाईड काय दाखवत आहे हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत एक गोष्ट अशी आहे की ऑसिलेटर पॉझिटिव्ह फीडबॅक चा वापर करतो दुसरी गोष्ट म्हणजे ऑसिलेटर हे एक असे सर्किट आहे जे फिक्स एम्पलीट्यूड आणि फ्रिक्वेन्सी चा सिग्नल जनरेट करते तिसरी गोष्ट म्हणजे हे सर्किट पॉझिटिव फीडबॅक चा वापर करते म्हणजेच आउटपुट चा काही भाग इनपुट ला दिला जातो आणि आउटपुट हे इनपुट शी इन फेज असते या गोष्टी आपण ऑसिलेटर च्या परिचय मध्ये शिकलो आहोत आता तिथे ऍम्प्लिफायर गेन A आहे जो Vi ला A ने ऍम्प्लिफाय करतो आणि आउटपुट Vo जनरेट करतो हे स्केमॅटिक बघा इथे आपण या भागाविषयी बोलत आहोत तर इथे आपल्याला काय दिसते आहे ऍम्प्लिफायर इनपुट Vi असे आहे आउटपुट Vo असे आहे आपण A कसा डिफाइन करू शकतो आपण A Vi Vo असा डिफाइन करू शकतो हा ओपन लूप गेन आहे कारण इथे कोणताही फीडबॅक नाही आहे तर इथे आपण ऍम्प्लिफायर गेन A बघितला बरोबर जो इनपुट सिग्नल Vi ला A ने ऍम्प्लिफाय करून आउटपुट सिग्नल Vo जनरेट करतो आपण A equal to ViVoअसे लिहू शकतो हा ओपन गेन ऍम्प्लिफायर आहे इथे ओव्हर ऑल इनपुट सिस्टीम Vs आहे आणि नेट आउटपुट Vo आहे आपण पुन्हा एकदा मागे पाहू इथे आपण असे म्हणत आहोत की या ऑसिलेटर ला ओव्हर ऑल इनपुट Vs दिलेले आहे आणि आउटपुट Vo आहे बरोबर Vs हा ओव्हर ऑल इनपुट सिग्नल आहे म्हणून Vs and Vo म्हणून या केसमध्ये ओव्हर ऑल सिस्टीम Vs आहे आणि आउटपुट Vo आहे Vo to Vs यांच्या रेशो ला इफेक्ट ऑफ फीडबॅक असे कन्सिडर केले आहे आणि त्याला सर्किट चा क्लोज लूप गेन म्हणतात आणि तो AfVoVs असा लिहिला जातो या केस मध्ये जेव्हा आपण सिग्नल Vs आणि सिग्नल Vo कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की हे दोन्ही सिग्नल फीडबॅक वर अवलंबून असतात ठीक आहे कारण Vs हा Vf नुसार बदलत असतो आणि आता हा क्लोज लूप ऍम्प्लिफायर आहे आणि आपल्याकडे गेन पुढील प्रमाणे आहे Af VsVo इथे आपण गेन Vo Vi असा सुद्धा लिहू शकतो आपण अजून एक केस पाहू इथे फीडबॅक पॉझिटिव्ह आहे आणि ऍम्प्लिफायर इनपुट Vi मिळवण्यासाठी इथे फीडबॅक वोल्टेज Vt इनपुट सिग्नल Vs मध्ये ऍड केला आहे कारण जर मी माझा फीडबॅक सिग्नल Vt आणि इनपुट सिग्नल Vs बघितला तर Vi हा Vi VsVtअसा असेल इथे आपण बेरीज केली आहे कारण सिग्नल इन फेज मध्ये आहे आणि हेच आपण इथे लिहिलेले आहे Vi equals to feedback signal plus input signal Vi हा एंपलीफायर साठी इनपुट आहे आणि फीडबॅक सिग्नल Vt फीडबॅक फॅक्टर β वर अवलंबून आहे म्हणूनच आपण VtβVo असे लिहिले होते तर मी याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणू शकते इक्वेशन 2 इक्वेशन 1 मध्ये ठेवून आपल्याला पुढील व्हॅल्यू मिळेल पुन्हा एकदा इथे लक्ष द्या आपण काय केले हे आपण नीट समजून घेतले आहे इथे आपण Af साठी इक्वेशन डीरायु केले आहे बरोबर इथे आपण 20 कॉन्स्टंट ठेवून β वाढवत आहोत इथे तुम्ही बघू शकता की0 5 is less than 0 04 is less than 0 045 is less than 0 5 तर याचाच अर्थ आपण β वाढवत आहोत बरोबर इथे आपण β वाढवल्यावर Af point that increase reach to infinite पर्यंत वाढतो हे बघू शकतो हा infinite होऊ शकत नाही याचाच अर्थ हा ऑसिलेट करायला सुरुवात करेल इथे तो ऍम्प्लिफाय करणे थांबवेल आणि ऑसिलेट करायला सुरुवात करेल इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण आउटपुट सिग्नल चा एक छोटासा भाग फीडबॅक म्हणून इनपुट ला देत आहोत म्हणून β हा अतिशय लहान असेल म्हणून येथे ऑसिलेटर समजून घेण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा क्रायटेरिया ज्याला बरखासेन क्रायटेरिया असे म्हणतात तो समजून घेतला पाहिजे तर बरखासेन क्रायटेरिया काय आहे आणि तो आपण का शिकला पाहिजे आपल्याला तो ऑसिलेटर समजून घेण्यासाठी शिकणे आवश्यक आहे बरोबर तर इथे आपण बरखासेन क्रायटेरिया काय आहे ते बघणार आहोत याच्यावरून आपल्याला ऑसिलेटर कसा काम करतो ते समजेल बरोबर इथे तुम्ही स्क्रीन वर मूलभूत इन्वर्तींग ऍम्प्लिफायर बघू शकता ज्यात ओपन लूप गेन A आहे फीडबॅक नेटवर्क ऍटीन्यूएशन युनिटी पेक्षा कमी आहे कारण बेसिक इन्वर्तींग ऍम्प्लिफायर 180 degree फेज शिफ्ट इनपुट आणि आउटपुट यामध्ये प्रोड्यूस करतो हे तुम्ही आकृतीत बघू शकता बरोबर आपण ही गोष्ट बघितली आहे की जेव्हा आपण इन्वर्तींग ऍम्प्लिफायर ला इनपुट देतो तेव्हा माझे आउटपुट 180 degree आऊट ऑफ फेज असते हे समजून घ्यायला सोपे आहे बरोबर इथे इनपुट ऍम्प्लिफायर ला दिलेले आहे जे फीडबॅक नेटवर्क च्या मदतीने डीरायु केले आहे तर हा फीडबॅक नेटवर्क तिथे असला पाहिजे ज्याला आपण आउटपुट देतो बरोबर अशाप्रकारे आपण जनरेट करू शकतो हे आपण बघितलेले आहे इथे फीडबॅक पॉझिटिव्ह असला पाहिजे इथे तो 180 degree आऊट ऑफ फेज आहे हे आपण आत्ता बघितलेले आहे आपल्याला सेम फेज हवी आहे येथे आपल्याला पॉझिटिव्ह फीडबॅक हवा आहे म्हणजेच आउटपुट कडून जो वोल्टेज फीडबॅक नेटवर्क च्या मदतीने जनरेट केला जातो तो इनपुट वोल्टेज शी इन फेज मध्ये पाहिजे इथे फीडबॅक नेटवर्क 180 degree फेज शिफ्ट इंट्रोड्युस करत आहे हे समजून घ्यायला खूपच सोपे आहे जर मी असा इनपुट सिग्नल आपलाय केला तर आउटपुट सिग्नल 180 degree आऊट ऑफ फेज असेल मला इथे आउटपुट सिग्नल चा एक भाग फीडबॅक नेटवर्क β मधून इनपुट ला द्यायचा आहे आपण हे बघितलेले आहे बरोबर आउटपुट चा एक भाग फीडबॅक नेटवर्क β मधून इनपुट ला दिला जातो तुम्ही हे इथे बघू शकता आता इथे हा सिग्नल इनपुट शी तुलना करता 180 degree आऊट ऑफ फेज आहे पण आपल्याला इनपुट इन फेज मध्ये हवे आहे सिग्नल चा जो भाग आपण इनपुट ला देणार आहोत तो इन फेज मध्ये हवा आहे याचा अर्थ माझा फीडबॅक जो मला इनपुट ला द्यायचा आहे तो 0 degree मध्ये पाहिजे पण हा 180 degree आहे तर याला मी 0 degree कसा करू शकते जर मी 180 degree फेज शिफ्ट मध्ये इंट्रोड्युस केली तर हे होऊ शकेल म्हणजेच इथे 180 degree plus 180 degree असे होईल आणि हा 360 degree बनेल म्हणजेच 0 degree कारण 0 आणि 360 degree सारखेच असतात याचा अर्थ माझा फीडबॅक नेटवक β 180 degree ची फेज शिफ्ट इंट्रोड्युस करेल जर माझा ऍम्प्लिफायर इन्वर्तींग अंपलिफायर असेल म्हणूनच आता माझे इनपुट आणि आउटपुट इन फेज मध्ये असेल म्हणजेच इथे माझे आउटपुट 180 degree आऊट ऑफ फेज आहे आणि आउटपुट चा भाग फीडबॅक नेटवर्क मधून इनपुट ला दिला जातो जिथे त्याला पुन्हा 180 degree फेज शिफ्ट मिळते हेच इथे लिहिलेले आहे की फीडबॅक नेटवर्क आउटपुट पासून इनपुट ला फीडबॅक देताना 180 degree फेज शिफ्ट इंट्रोड्युस करतो तर अशाप्रकारे आपल्याला पॉझिटिव फीडबॅक मिळतो ही अरेंजमेंट तुम्ही इथे आकृतीत बघू शकता जर इथे आपण इनपुट सिग्नल बघितला तर आपल्याला 0 degree फेज शिफ्ट दिसेल पण आपण इथे इन्वर्तींग अंपलिफायर चा वापर केला आहे जो 180 degree आऊट ऑफ फेज आउटपुट Vo देतो आउटपुट चा काही भाग आपण फीडबॅक नेटवर्क β मधून इनपुट ला देत आहोत इथे फीडबॅक नेटवर्क β 180 degree फेज शिफ्ट इंट्रोड्युस करतो म्हणून आपल्याला इनपुट 0 degree मिळते आता फिक्स वोल्टेज Vi ऍम्प्लिफायर च्या इनपुट ला दिल्यावर आपल्याला Vo equals to AVi असे मिळते फीडबॅक नेटवर्क β इनपुट ला देण्यात येणारा फीडबॅक ठरवतो म्हणून VfβVo ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवल्यावर आपल्याला VfβVo असे मिळते VoVi हे आपल्याला माहित आहे ऑसिलेटर साठी आपल्याला feedback should drive the amplifier असे पाहिजे म्हणून Vf must act as Vi correct ऑसिलेटर साठी हे सोपे आहे आणि आपल्याला feedback should drive the amplifier असे पाहिजे त्याच्यासाठी फीडबॅक वोल्टेज Vf ने इनपुट वोल्टेज म्हणून काम केले पाहिजे म्हणून आपण असे लिहू शकतो की Vf हा Vi म्हणून काम करू शकतो जेव्हा आपल्याकडे Aβ1 असेल बरोबर तुम्ही हा फीडबॅक नेटवर्क बघा इथे फीडबॅक वोल्टेज gainβVi असा आहे पण रियालिटी मध्ये आपल्याला Vf हा Vi एवढा हवा आहे बरोबर इथे feedback voltage should drive the amplifier असे असले पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय हवे आहे तर mode of Aβ हा 1 असला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की Vf आणि Vi ची फेज सारखी आहे बरोबर पुढे आपण फीडबॅक ची फेज बघू जर आपण इन्वर्तींग अंपलिफायर चा विचार करत असू तर इन्वर्तींग अंपलिफायर 180 degree फेज शिफ्ट करेल आणि पुढची 180 degree फेज शिफ्ट फीडबॅक नेटवर्क मधून मिळेल अशाप्रकारे आपल्याला पॉझिटिव फीडबॅक मिळेल येथे एकूण फेजशिफ्ट 360 degree किंवा 0 degree असेल याचाच अर्थ माझे Vf आणि Vi इन फेज मध्ये आहेत बरोबर तुम्हाला हे समजलेले आहे पहिली गोष्ट अशी की माझा Vf हा Vi एवढा असला पाहिजे त्यासाठी मला Aβ हा 1 पाहिजे तर ही माझी पहिली कंडीशन आहे दुसरी कंडिशन अशी आहे की माझा Vf आणि Vi सारख्या फेज मध्ये असले पाहिजेत म्हणून या केस मध्ये आपण सर्किट डिझाईन केले आहे जे बाहेरच्या इनपुट शिवाय ऑसिलेटर म्हणून काम करते वरच्या दोन्ही कंडिशन कंडिशन वन आणि कंडिशन टू त्यासाठी खऱ्या असल्या पाहिजेत या कंडीशन सर्किट ला ऑसिलेटर म्हणून काम करायला गरजेच्या आहेत आणि यालाच ऑसिलेटर साठीचा बरखासेन क्रायटेरिया असे म्हणतात म्हणून जेव्हा कोणी ऑसिलेटर साठी चा बरखासेन क्रायटेरिया म्हणजे काय ते विचारेल तेव्हा आपण या दोन कंडिशन सांगू शकतो पहिली म्हणजे ।Aβ। should be 1 आणि दुसरी म्हणजे Vf हा Vi शी इन फेज असला पाहिजे किंवा फीडबॅक सिग्नल इनपुट सिग्नल शी इन फेज असला पाहिजे बरोबर जर आपण इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा वापर करत असू तर फीडबॅक मध्ये 180 degree फेजशिफ्ट असली पाहिजे आणि जर आपण नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर चा वापर करत असू तर फीडबॅक मध्ये कोणतीही फेजशिफ्ट नसली पाहिजे बरोबर म्हणून बरखासेन क्रायटेरिया असे सांगतो की लूप च्या अराऊंड टोटल फेज शिफ्ट ही एंपलीफायर च्या इनपुट कडून असलेला सिग्नल असतो फीडबॅक नेटवर्क जो पुन्हा इनपुट ला जातो आणि लूप पूर्ण करतो तो 0 degree किंवा 360 degree मध्ये असला पाहिजे टोटल फेज शिफ्ट 0 degree किंवा 360 degree असली पाहिजे हा पहिला क्रायटेरिया आहे याचाच अर्थ जर मी इनपुट सिग्नल आपलाय केला तर माझे आउटपुट हे फीडबॅक म्हणून फीडबॅक नेटवर्क मधून ऑसिलेटर च्या इनपुट ला जाईल तेव्हा माझे आउटपुट जे फीडबॅक नेटवर्क मधून आले आहे ते इनपुट सिग्नल शी इन फेज पाहिजे ही माझी पहिली कंडिशन आहे बरोबर जर माझा आउटपुट वोल्टेज आऊट ऑफ फेज असेल तर माझ्या फीडबॅक नेटवर्क ने 180 degree फेज शिफ्ट दिली पाहिजे जर माझे आउटपुट इनपुट शी इन फेज असेल तर फीडबॅक नेटवर्क कडून कुठच्या ही शिफ्ट ची आवश्यकता नाही या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की ऍम्प्लिफायर चा ओपन लुप गेन आणि फीडबॅक नेटवर्क यांच्या गुणाकाराचा मॅग्नेट्यूड नेहमी 1 असला पाहिजे कारण आपण बघितले आहे Vf हा फीडबॅक होल्टेज Aβ Vi आहे आणि Vi हा इनपुट सिग्नल ड्राईव्ह करण्यायोग्य असला पाहिजे त्यासाठी म्हणजेच Aβ1 या कंडीशन साठी Vf हा Vi एवढा असला पाहिजे या दोन कंडिशन वरून तुम्ही बरकासेन क्रायटेरिया समजून घेऊ शकता म्हणून जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही या दोन्ही कंडिशन चे समाधान केलात तर हे सर्किट ऑसिलेटर म्हणून काम करेल आणि स्थिर फ्रिक्वेन्सी आणि एम्पलीट्यूड चे ऑसिलेशन्स जनरेट करेल इथे कोणत्याही इनपुट सिग्नल ची आवश्यकता नाही आहे प्रॅक्टिस मध्ये A β जरा एक पेक्षा जास्त ठेवतात आणि एकदा ऑसिलेशन सुरू झाली की तो स्वतःला 1 ला ऍडजेस्ट करतो शेवटी आपल्याला टिकाऊ ऑसिलेशन मिळतात बरोबर आयडीली इथे कुठच्या ही इनपुट सिग्नल ची आवश्यकता नाही आहे पण प्रॅक्टिकली आपण Aβ एक पेक्षा जास्त घेतो आणि नंतर जेव्हा ऑसिलेशन सुरु होतात तेव्हा Aβ हे एक बनते आता आपण Aβ चे नेचर ऑफ ऑसिलेशन वर परिणाम बघणार आहोत येथे तुम्हाला ऑसिलेटर कसा काम करतो हे समजलं असेल बरोबर आता आपण Aβ चे ऑसिलेटर वरील परिणाम बघणार आहोत मुलांनो इथे आपल्याला A β equals to 1 कशासाठी हवा हे माहित आहे पण इनपुट शिवाय ऑसिलेशन कसे सुरू होणार हा सहज एक प्रश्न आहे आपल्याला ऑसिलेशन कसे मिळणार आणि सुरुवातीचा वोल्टेज कुठून येणार हे दोन प्रश्न आपल्यासमोर आहेत इथे आपल्याला ते समजून घेणे आवश्यक आहे इथे आपण ऑसिलेटर च्या सुरुवातीच्या वोल्टेज विषयी बोलणार आहोत प्रत्येक रजिस्टरमध्ये काही मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात तसेच ऑसिलेटर च्या रजिस्टर मध्ये सुद्धा असतात सामान्य वातावरणात हे इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या दिशेला फिरत असतात इलेक्ट्रॉन्स चा मुक्त संचार वोल्टेज जनरेट करतो त्याला नॉइज वोल्टेज असे म्हणतात इथे तुम्हाला सेमीकंडक्टर डिवाइस आणि फिजिक्स समजून घेतले पाहिजे जेणेकरून मुक्त इलेक्ट्रॉन विषयी तुम्हाला समजेल आत्ता साठी आपण असे मानून चालू की आपल्याला हे माहित आहे म्हणून आपण असे गृहीत धरतो आहोत की इथे मुक्त इलेक्ट्रॉन्स आहे आणि हे मुक्त इलेक्ट्रॉन सामान्य तापमानाला वेगवेगळ्या दिशेला फिरत असतात इलेक्ट्रॉनचा हा मुक्त संचार नॉईज जनरेट करतो म्हणून याच्यामुळे रजिस्टन्स च्या एक्रॉस नॉईज निर्माण होतो हा नाईज वोल्टेज ऍम्प्लिफाय होतो बरोबर कारण इथे आपल्याकडे ऑसिलेटर सर्किट आहे जर तुम्ही स्क्रीन वर पाहत असाल तर तुम्हाला असे दिसेल की जेव्हा रजिस्टन्स च्या एक्रॉस वोल्टेज निर्माण होतो तेव्हा तो ऍम्प्लिफाय होतो तर हा स्मॉल नॉईज वोल्टेज ऍम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हा 1 पेक्षा जास्त ठेवावा लागतो तर अशाप्रकारे हा नॉईज वोल्टेज रजिस्टर्स मधील मुक्त इलेक्ट्रॉन्स मुळे सामान्य तापमानाला निर्माण होतो एकदा आपण अंपलिफिकेशन सुरू केले की हा ऍम्प्लिफाय झालेला वोल्टेज आउटपुट टर्मिनल ला आपल्याला मिळतो आउटपुट चा एक भाग ऍम्प्लिफायर सर्किट चे इनपुट ड्राईव्ह करायला पुरेसा आहे नंतर हे सर्किट स्वतःला 1 मध्ये समायोजित करून घेते इथे फेज शिफ्ट 0 degree किंवा 360 degree असते म्हणून आपल्याला टिकाऊ ऑसिलेशन मिळतात बरोबर तर अशाप्रकारे ऑसिलेटर सर्किट मध्ये सुरुवातीचा वोल्टेज जनरेट होतो इथे आपण उदाहरण पाहूयात प्रश्न असा आहे की एका ऑसिलेटर सर्किट मध्ये गेन आणि फीडबॅक दिलेला आहे त्याच्यासाठी टिकाऊ ऑसिलेशन चा बरखासेन क्रायटेरिया तपासून पहा तसेच ज्या फ्रिक्वेन्सी ला सर्किट ऑसिलेट करेल ती शोधा तर आपला क्रायटेरिया काय आहे आपल्याला A β हे 1 हवे आहे दुसरं म्हणजे फीडबॅक कडून मिळालेल्या इनपुट ची फेज शिफ्ट 0 degree हवी आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी शोधायची आहे जेव्हा ऑसिलेशन सुरू होईल हे आपल्याला विचारलेले आहे आपल्याला गेन आणि β दिला आहे म्हणून A दिला आहे β दिला आहे आणि आपल्याला बरखासेन क्रायटेरिया तपासून पाहायचा आहे म्हणजेच आपल्याला A β हा 1 आहे का ते तपासून पहावं लागेल आणि इथे फेज शिफ्ट 0 degree पाहिजे इथे आपण A β रेक्टेंगुलर फॉर्म मध्ये दाखवावा लागेल जेव्हा मला रेक्टेंगुलर फॉर्म मध्ये व्यक्त करायचा असेल तेव्हा मी A into β असे लिहिन जर मी पुढे या इक्वेशन वर काम केले तर मला ही व्हॅल्यू मिळेल इथे मला इथे मला डीनोमीनेटर ओळखावा लागेल हे अगदी सोपे गणित आहे इथे मी असे गृहीत धरते की तुम्हाला या गोष्टी माहीत असतील इथे आपल्याजवळ Aβ साठी हे इक्वेशन आहे डीनॉमिनेटर रेशनालाइज केल्यावर मला हे इक्वेशन मिळाले आहे आता Aβ0 degree बरोबर हा क्रायटेरिया आहे तर इथे Aβ चा इमॅजिनरी भाग 0 असला पाहिजे तर या इक्वेशन्स मध्ये इमॅजिनरी भाग कोणता आहे आपल्याला तो 0 केला पाहिजे जेव्हा आपल्याकडे omega into this value equals to 0 असे असेल तेव्हा हे शक्य आहे इथे तुम्ही इमॅजिनरी भाग कुठे आहे ते बघू शकता या फ्रिक्वेन्सी ला आपल्याला A into β असे मिळू शकते इथे आपण ही व्हॅल्यू गुणाकार करणार आहोत तेव्हा आपल्याला A β बरोबर 1 असे मिळेल म्हणजेच हे इक्वेशन सोडल्यावर आपल्याला Aβ बरोबर 1 असे मिळते आपल्याला हेच हवे होते At omega equal to 2103 ला आपल्याला A 0 degree असे मिळते कारण इमॅजिनरी भाग 0 आहे आणि Aβ1 म्हणून इथे बरखासेन क्रायटेरिया चे समाधान होते कारण इथे Aβ 0 degree आहे आणि A into β 1 आहे म्हणून जर फेज 0 असेल आणि mode of A into β 1 असेल तर आपल्या क्रायटेरिया चे इथे समाधान होते अशाप्रकारे आपण हे उदाहरण सोडवलेले आहे पुढे आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली आहे ज्या फ्रिक्वेन्सी ला ऑसिलेशन सुरू होईल आता आपण फ्रिक्वेन्सी शोधूयात ठीक आहे जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर तुमच्या असे लक्षात येईल की ज्या फ्रिक्वेन्सी ला सर्किट ऑसिलेट होईल ती म्हणजे ओमेगा ची व्हॅल्यू आहे ज्याच्यासाठी Aβ 1 असेल आणि फेज शिफ्ट 0 असेल इथे आपल्या जवळ omega equals to 2 π f or fw2π असे आहे आणि आपल्याला w ची व्हॅल्यू माहित आहे ती 103 अशी आहे हे सोपे आहे omega is 2πf or f equals to w2π आपल्याला हे आधीच माहित आहे w is 2103 into 10 radian per second आपण ही व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्याला f equals to 318 309 hertz असे मिळेल आणि ही आपली सुरुवातीची फ्रिक्वेन्सी असेल तरी ते आपण हे इक्वेशन बरखासेन क्रायटेरिया काय करते हे बघितले आणि फ्रिक्वेन्सी ची व्हॅल्यू शोधली या दोन गोष्टी आपण इथे शोधल्या आहेत तर या ठराविक मॉड्यूल मध्ये आपण काय शिकलो आहोत ऑसिलेटर कसे काम करतात ते आपण बघितले आहे ऑसिलेटर म्हणजे काय तेसुद्धा आपण अभ्यासले आहे सर्किट ला ऑसिलेटर बनण्यासाठी कमीत कमी बरखासेन क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो नंतर आपण हे सुद्धा बघितले की Aβ greater than 1 असेल तर काय होईल आपण यावर उदाहरण सोडवले आहे ज्यात आपण बरखासेन क्रायटेरिया तपासून पाहिला आहे आता आपण पुढच्या मॉड्यूल मध्ये काय बघणार आहोत तर आपण बघणार आहोत की ऑसिलेटर चे कशाप्रकारे वर्गीकरण करता येते या मॉड्यूल मध्ये आपण ऑसिलेटर आणि त्याच्यासाठी लागणारा क्रायटेरिया बघितला आहे पुढच्या मॉड्यूलमध्ये आपण ऑसिलेटर चे वर्गीकरण बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही या मॉड्यूलचा नीट अभ्यास करा आपण पुढच्या मॉड्यूल मध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मजा करा इथे मी तुमचा निरोप घेते